व्यावहारिक पध्दतीने सेवा विपणनाच्या या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या धड्यामध्ये आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि हे माझे संपर्क तपशील आहेत जिथे तुम्ही मला कॉल करू शकता किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही मला लिहू शकता आणि तुमच्या अभिप्रायास प्रतिसाद देऊन मला खूप आनंद होईल आपण 3रा धडा पाहत आहोत जो सेवा प्रणालीबद्दल आहे म्हणून येथे 2 विषय आहेत सेवा प्रणाली आणि सर्वक्शन सिस्टम तर प्रणाली म्हणजे काय सिस्टीमचे वर्णन ब्लॅक बॉक्स म्हणून केले जाऊ शकते ज्यामध्ये आउटपुट तयार करण्यासाठी इनपुटवर परिवर्तन क्रिया केली जाते तर तो मुळात ब्लॅक बॉक्स आहे आणि ब्लॅक बॉक्समध्ये इनपुट आहे आणि नंतर हे आउटपुट आहे तर ते ब्लॅक बॉक्स तसेच इनपुट आणि आउटपुट या सर्वाना एकत्रितपानं आपण प्रणाली म्हणू शकतो तर तुम्ही पाहू शकता की सेवा व्यवस्था ही काही प्रमाणात अशी असते तेथे एक सर्व्हिसस्केप आहे सर्व्हिसस्केप ही अशी जागा आहे जिथे सेवा पुरवली जाते तर ते एखादे चित्रपटगृह असू शकते किंवा ते एखादे रेस्टॉरंट एखादे रूम किंवा क्लास रूम असू शकते तर ते सर्व्हिसस्केप आहे तर या सर्व्हिसस्केपमध्ये इनपुट म्हणजे ग्राहकांचा मालवत्तेवर असणारा ताबा आहे त्यामुळे ग्राहक आणि त्याची मालमत्ता दोन्ही इनपुट म्हणून येतात तर समजा एखाद्या व्यक्तीची कार खराब झाली किंवात्याचा कोणता तरी भाग तुटला असेल म्हणून तो तुटलेल्या कारसह किंवा खराब झालेल्या कारसह सेवा क्षेत्रात येत आहे आणि तो सर्व्हिसस्केपमध्ये प्रवेश करत आहे आता येथे सेवा दाता ग्राहक वेळ आणि संसाधने हे सर्व इनपुट म्हणून या प्रक्रियेत सहभागी होतील त्यामुळे सेवा दाता थोडा वेळ देतो आणि तुटलेल्या कारवर काही संसाधने खर्च करतो आणि ग्राहक देखील काही वेळ आणि संसाधने देतात आणिया सर्वाना या प्रक्रियेमध्ये एकत्रितपणे इनपुट म्हणले जाते आता प्रक्रिया ही एक परिवर्तन प्रक्रिया आहे जिथे गरजा पूर्ण केल्या जातात तर काही परिवर्तन गरजा पूर्ण करण्यासाठी केल्या जातात आणि काही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जातात आता गरज असू शकते की कार योग्यरित्या दुरुस्त केली जावी णि अपेक्षा अशी आहे की ती काळजीपूर्वक हाताळून ग्राहकाला दिली जाईल अशा प्रकारे ग्राहकाला समाधान किंवा आनंद वाटेल आणि मगत्यांनतर उत्पादनावरील ही प्रक्रिया पूर्ण होईल तर ग्राहकांना त्या सेवेबद्दल काय वाटते हे त्या सेवेचा आउटपुट आहे तर सेवा एकतर छान असू शकते किंवा ती खूप खराब असू शकते तर अशाच प्रकारे वाहतूक सेवा देखील असते जी ग्राहकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते तर ग्राहकाला एका बिंदूपासून दुसर्या बिंदूकडे नेण्याची प्रक्रिया म्हणजे परिवर्तन प्रक्रिया आहे तर ग्राहक जर बसमध्ये बसून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असेल तर तो खिडकी जवळ बसू इच्छितो कारण खिडकी जवळ बसने हे त्या ग्राहकास एक वेगळाच अनुभव देतो तर अनुभव ही एक उप सेवा आहे ज्याबद्दल ग्राहकाने विचार केला नव्हता किंवा ग्राहकाला त्या बद्दल कधी वाटले नाही परंतु ग्राहकाला ती सेवा मोफत मिळते म्हणून ती सेवा उपसेवा आहे आणि कदाचित काही वेळा सेवेचा अपव्यय होतो म्हणजेच याचा अर्थ असा की ग्राहकाला काहीवेळा अशी सेवा मिळते जी त्याच्यासाठी उपयुक्त नाही उदाहरणार्थ जर या प्रक्रिया उपयुक्त नसतील तर वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होईल म्हणजे ती खराब सेवा बनते मग सेवा किंवा ग्राहक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आउटपुट म्हणून सर्व्हिसस्केपमधून बाहेर येतात तर आउटपुट 3 प्रकारचे असतात ते नवीन उत्पादने असू शकतात ते परिवर्तन झालेला मालमत्तेचा ताबा असू शकतात किंवा ते अनुभवसुद्धा असू शकतात जसे तुम्ही महाविद्यालयात शिकता तेव्हा तुम्हाला महाविद्यालयातून काही पुस्तके मिळतात ती म्हणजे नवीन उत्पादने आहेत ट्रान्सफॉर्म पझेशन म्हणजे महाविद्यल्यात दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही अपडेट होत असतात आपल्याला एखाद्या गोष्टीचे प्रशिक्षण दिले जाते म्हणजे ती बदललेली मालकी आहे आणि जेव्हा आपण या बदललेल्या मालमत्तेसह प्रशिक्षण घेत असता तेव्हा आपल्याला एक अनुभव देखील मिळतो म्हणून 2 सेवा प्रदाते समान ट्रान्सफॉर्म मालमत्ता प्रदान करू शकतात परंतु एका बाबतीत ते त्यांची मालमत्ता खूप काळजीपूर्वक हाताळतात आणि इतर बाबतीत ते हाताळत नाहीत म्हणून तुम्हाला पहिल्या सेवा प्रदात्यामध्ये अनुभव येतो पहिल्या सेवा प्रदात्यासह तुमचा अनुभव खूप चांगला आहे जे पुढील सेवा प्रदात्यासाठी इतके चांगले नाही तर हे आउटपुट आहे आता या सर्व्हिसस्केपमध्ये काही वातावरण आणि काही सुविधा आहेत तर वातावरण म्हणजे ते देत असलेल्या एकूण वातावरणाची एकूण बेरीज आहे तर सर्व्हिसस्केप हे एकतर खूप गरम किंवा खूप थंड असू शकते किंवा ते आरामदायक असू शकते तर हे वातावरण आहे आणि नंतर सुविधांच्या बाबतीत बोलायचं झाल तर ते म्हणजे साधने आणि उपकरणे जे तेथे ठेवली जातात ती स्वच्छ आणि नीटनेटकी असायला हवीत किंवा सुविधांमध्ये या सारख्या इतर गोष्टींचा समावेश होतो तर ती सुविधा आहे आता जेव्हा ग्राहक सर्व्हिसस्केपकडे येतो तेव्हा तो काही फीड फॉरवर्ड पुरवतो याचा अर्थ तो सेवा पुरवठादाराला सांगतो की आपल्याला काय हवे आहे तो सांगेन की त्याला या गोष्टींची आवश्यकता आहे आणि त्याची अपेक्षा आहे की या गरजा कशा पूर्ण केल्या जातील तर हे फीड फॉरवर्ड आहेत आणि मग जेव्हा सेवा पुरवली जाते आणि सेवेच्या तरतुदी दरम्यान देखील प्रक्रियेदरम्यान ग्राहक काही अभिप्राय देऊ शकतात आणि ते अभिप्राय स्व इच्छा प्रकाराचे असू शकतात याचा अर्थ ग्राहक स्व इच्छेने अभिप्राय देऊ शकतात किंवा ग्राहकाला अभिप्राय देण्याची विनंती केली जाऊ शकते म्हणजे ती फीड फॉरवर्ड आणि फीडबॅक सिस्टीम आहे आता सर्व्हिसस्केपच्या पलीकडे सेवा वातावरण आहे आता हे वातावरण अतिरिक्त संघटनात्मक असू शकते जे संस्थेच्या पलीकडे आहे आणि काही वातावरण संस्थेमध्ये असू शकते तर हे संघटनात्मक वातावरण आहे तर ही संपूर्ण गोष्ट सेवा प्रणालीचे एक मॉडेल आहे त्यामुळे हे प्रदान केलेल्या सेवेचे आणि प्राप्त झालेल्या सेवेचे विश्लेषण करण्यास मदत करते ज्याद्वारे कोणी निदान करू शकतो की सेवांमध्ये काय समस्या आहे आणि सेवा एका विशिष्ट पद्धतीने का प्रदान केली जाऊ शकत नाही किंवा त्याचा वापर सेवा प्रदात्याने त्याच्या घटकांच्या दृष्टीने प्रदान केलेल्या सेवांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून हे सेवा प्रणालीचा वापर आहे आता अनेक परिवर्तन प्रक्रिया असू शकतात परिवर्तन प्रक्रिया खालील प्रकारच्या असू शकतात जसे की 9 प्रकार तर त्यातील पहिला प्रकार म्हणजे देवाणघेवाण म्हणजेच व्यापार आणि बार्टर सेवा ही देवाणघेवाण सेवांची उदाहरणे आहेत ती माहिती व तपास आणि दळणवळण सेवा असू शकतात हे परिपूर्ण माहिती आहे प्रशिक्षण आणि शिक्षण सेवा यांसारख्या बौद्धिक सेवा असू शकतात ही बौद्धिक आहे मग वाहतूक आणि प्रवासी सेवा यांसारख्या लोकमोशन सेवा असू शकतात ते लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मदत करतात तेथे दुरुस्ती आणि पुनर्निर्माण सेवा यासारख्या भौतिक सेवा असू शकतात मग शारीरिक सेवेचा एक भाग म्हणून सौंदर्य आणि आरोग्य सेवा असू शकतात मनोवैज्ञानिक सेवांचा एक भाग म्हणून समुपदेशन आणि मनोरंजन सेवा असू शकतात वातावरण आणि स्थानाचा अनुभव संग्रहालय आर्ट गॅलरी चित्रपट इत्यादी स्थानिक सेवा असू शकतात जे स्थानिक सेवा प्रदान करतात म्हणून तुम्हाला त्या जागेला भेट द्यावी लागेल आणि तुमचे मन त्या जागेत बदलून जाईल आणि मग पार्किंग लिझिंग हायरिंग किंवा भाड्याने देण्यासारख्या तात्पुरत्या सेवा असू शकतात किंवा स्टोरेज सेवा जेथे 0908 ग्राहकाचा माल काही काळ ठेवला जातो आणि ग्राहक नंतरच्या वेळी ते घेतो त्यामुळे केवळ त्या काळातच पुरवलेल्या सेवा आणि माल सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले जाते तर या 9 प्रकारच्या परिवर्तन प्रक्रिया आहेत आणि या परिवर्तन प्रक्रिया सेवांच्या स्वरूपात आहेत तर हे परिवर्तन सेवा प्रणालीचे आणखी एक उदाहरण आहे तर येथे असणारे ग्राहक आणि कुटुंब किंवा मित्र हे इनपुट आहे आणि मग सर्व्हर आणि ग्राहकांचा वेळ आणि वाहन हे सर्व इनपुट प्रक्रिया पुरविण्यासाठी वापरले जातात ही प्रक्रिया वाहतुकीची आहे तर ही गरज आहे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे त्यामुळे ही वाहतूक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते मग प्रक्रिया आरामदायक प्रवासाची आहे तर ही प्रक्रिया कशी आहे मग वाहतूक कशी केली जाते आणि म्हणून ही सेवा प्राप्तकर्त्यासाठी आरामदायक प्रवासाच्या स्वरूपात आहे वाहतूक कशी पुरवली जात असली तरी ती आरामदायी पद्धतीने दिली जाते तर ही अपेक्षा त्या सेवेकडून आहे आणि मग सेवा आउटपुटकडे जाते जेणेकरून ग्राहक गंतव्यस्थानावर पोहोचतो ते आउटपुट आहे तसेच ग्राहकाला किनेस्थेटिक अनुभव आहे म्हणून हे 2 सेवा प्रणालीचे आउटपुट आहेत आणि मग एक उप सेवा आहे ते म्हणजे किनेस्थेटिक अनुभव सेवांचा एक भाग म्हणून ग्राहकांना मिळणारा अनुभव आहे ज्यासाठी पैसे लागत नाही आणि नंतर सेवांचा अपव्यय होतो ही न वापरलेली सीट आहेत तर बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये ज्या सीट वापरल्या गेल्या नाहीत या सेवांचा अपव्यय आहेत मग पुढे फीड फॉरवर्ड आहे त्यामुळे ग्राहक सेवा देणाऱ्याला सांगतो त्याला काय हवे आहे म्हणून त्याला गंतव्यस्थानाचा प्रवास करावा लागतो म्हणून तो सेवा पुरवठादाराला सांगतो की गंतव्य कोठे आहे जिथे त्याला जायचे आहे आणि तो देखील अपेक्षा सांगतो ज्या तो कदाचित सेवा प्रदात्याला सांगणार नाही परंतु तरीही तो सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची अपेक्षा करतो त्यामुळे या सेवा प्रदात्याला फीड फॉरवर्ड कराव्या लागतील आणि नंतर फीडबॅक येईल जो स्वैच्छिक असू शकतो त्यामुळे ग्राहक सेवा देणाऱ्याला सांगेल की तो कारमध्ये प्रवास करत आहे आणि तो ड्रायव्हरला सांगेल की त्याला तिथे लवकर जायचे आहे किंवा तो म्हणू शकतो की मला घाई नाही त्यामुळे तुम्ही वाहनाची हालचाल कमी करा आणि तो टॅक्सीने घ्याव्या लागणाऱ्या मार्गाबद्दल अभिप्राय देखील देऊ शकतो आणि सेवा प्रदाता ग्राहकाला विनंती करू शकतो की त्याला नक्की काय हवे आहे ते सांगा त्यामुळे तो सेवा प्रदात्याला अधिक चांगली सेवा देण्यास सक्षम असेल हे सर्व एका वातावरणात प्रदान केले जाते जे सर्व्हिसस्केप आहे आणि तेथे सुविधा किंवा वाहन आणि स्टेशन आहे तर हे सर्व्हिसस्केप आहे आणि मग वातावरण आहे त्यामुळे अतिरिक्त संघटनात्मक वातावरण म्हणजे रस्ता किंवा रस्त्याची गुणवत्ता जी आरामदायक प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची आहे जर रस्त्याची गुणवत्ता खराब असेल तर ग्राहकाला आरामदायक प्रवास करता येणार नाही आणि संघटनात्मक वातावरण जेथे चालक आणि वाहकांची संस्कृती आहे हे संस्थात्मक वातावरणाचा भाग आहेततर हे सेवा प्रदात्याचे वातावरण आहे तर ही एक वाहतूक सेवा प्रणाली आहे आणि जेव्हा ग्राहकाला सेवा पुरवली जाते तेंव्हा याचे विश्लेषण केले जाऊ शकते की सेवेचे कोणते भाग तुम्हाला चांगले माहित आहेत आणि सेवेचे कोणते भाग चांगले करत नाहीत त्यामुळे कोणत्या गोष्टींची अधिक काळजी घ्यावी लागेल त्याचप्रमाणे कॅफे कॉफी सेवांचे मॉडेल देखील येथे दिले आहे येथे ग्राहक मित्र आणि कुटुंब आणि वेळ आणि कच्चा माल कटलरी मेनू हे इनपुट आहे हे सर्व्हरद्वारे प्रदान केले जातात मग कॉफी अन्न आणि आरामदायक वातावरण बनवण्याची प्रक्रिया आहे तर कॉफी आणि अन्न ग्राहकांच्या गरजा आहेत आणि आरामदायक वातावरण ग्राहकांच्या अपेक्षा आहेत त्यानंतर उप सेवा व अपव्यय आहे आणि मग तेथे आउटपुट म्हणून ग्राहक कॉफी किंवा अन्न आराम आणि मित्र आणि कुटुंबाशी संवाद या स्वरूपात सेवांची अपेक्षा करतो फीड फॉरवर्ड म्हणजे आवश्यक असणाऱ्या घटकांची यादी आणि मग येते की ग्राहकाला ते घटक सेवा प्रदात्याकडून शिष्टाचाराने कसे पुरविले जाईल आणि ग्राहक जे अभिप्राय येते म्हणजेच ग्राहक अभिप्राय देतील की अन्न गोड होते किंवा जास्त गोड इ किंवा ते गरम होते किंवा ते पुरेसे गरम होते किंवा थंड होते वगैरे किंवा नंतर ग्राहकांना सेवांच्या बाबतीत अभिप्रायाची विनंती केली जाऊ शकते कधीकधी ग्राहक स्वइच्छेने अभिप्राय देतात व कधीकधी अभिप्राय देण्यासाठी त्यांना विनंती केली जाते आणि मग वातावरण आहे जे अतिरिक्त संघटनात्मक आहे याचा अर्थ असा आहे की या सर्व्हिसस्केपच्या पलीकडे वातावरण आहे आणि हे वातावरण असे वातावरण असू शकते की जे ग्राहकांना आवडणार नाही बाहेर पाऊस पडत असेल त्यामुळे ग्राहकाला बाह्य वातावरण आवडणार नाही त्यामुळे त्याला कंटाळा आल्या सारखे वाटेल किंवा असेच काही तरी वाटेल आणि मग संघटनात्मक वातावरण येते जे मुळात संस्थेची संस्कृती आहे संस्था ग्राहकांना सुखदायक संस्कृती सुरक्षित संस्कृती सुसंस्कृत संस्कृती प्रदान करते की नाही हे संस्थात्मक वातावरण आहे मग आपण सर्व्क्शन सिस्टमकडे येतो तर ही सर्व्क्शन सिस्टम इग्लयेर आणि ल्यांगार्ड यांनी लिहिली होती ल्यांगार्ड ब्याटसन लव्हलॉक आणि इग्लयेर यांनी अनुक्रमे 1977 व 81मध्ये हे लिहिले होते आणि त्याचे दिसणारे परिणाम म्हणजे सर्व्हिसस्केप संपर्क कर्मचारी किंवा सेवा प्रदाते ते देखील दिसतात इतर ग्राहकही दिसून येतात परंतु संस्था आणि प्रणाली अद्रुश्य आहेत ही सर्व्हक्शन सिस्टीम आहे तर सर्व्क्शन सिस्टम ही एक कामगिरी म्हणून एक सेवा आहे म्हणजेच ती एक कामगिरी एक सेवा म्हणून समजली जाते तर लव्हलॉक विर्ट्झ आणि चॅटर्जी यांनी याबद्दल 2010 मध्ये लिहिले आहे ग्रोव फिस्क आणि जॉन यांनी 2000 मध्ये याबद्दल लिहिले आहे म्हणून येथे सेवा ऑपरेटर ऑपरेशन्स हे पुढील भाग आणि मागील भाग आहेत जेथे इनपुटवर प्रक्रिया केली जाते आणि सेवा घटक तयार केले जातात आणि त्यात सुविधा उपकरणे आणि कर्मचारी समाविष्ट असतात सेवा वितरण पुढील टप्प्यात आहे जेथे सेवा घटकांचे अंतिम संमेलन होते आणि सेवा ग्राहकांना दिली जाते यात ऑपरेशन्स आणि इतर ग्राहकांशी ग्राहक संवाद समाविष्ट आहे

तर या पुढच्या टप्प्यातील सेवा वितरण आहेत आणि मग समोरच्या टप्प्यातील सेवा विपणन आहे म्हणून यात वरील प्रमाणे सेवा वितरण आणि व्यापार व ग्राहकांमधील इतर सर्व संपर्क जसे जाहिरात बिलिंग वेब समर्थन बाजार संशोधन अभ्यासात सहभाग इत्यादींचा समावेश आहे तर ही आहेत फ्रंट स्टेज सर्व्हिस डिलीव्हरी आणि विपणन आणि फ्रंट स्टेज आणि बॅकस्टेज सर्व्हिस ऑपरेशन्स तर उच्च संपर्क सेवेसाठी सेवा विपणन प्रणाली जी लव्हलॉक विर्ट्झ आणि चॅटर्जी यांनी 2010 मध्ये दिली आहे त्यामुळे येथे आपण पाहतो की 3 भाग आहेत सेवा ऑपरेशन प्रणाली सेवा वितरण प्रणाली आणि इतर करार गुण तर तेथील सर्व्हिस ऑपरेशन सिस्टीम एक तांत्रिक बिंदू आहे जो मागील टप्यात आहे आणि अदृश्य आहे त्यामुळे बरेच संगणक वगैरे मागील टप्यात चालू असतील आणि समोरचा टप्पा आहे जो सेवा प्रदात्यास दिसून येतो आणि ज्यामध्ये आतील आणि बाहेरील सुविधा जसे पार्किंग सुविधा बाहेरील लॉन आणि गार्डन्स आणि अंतर्गत सुविधा जसे की वातानुकूलित खुर्च्या आणि टेबल्स इ अंर्तगत सुविधा आहे त्यानंतर सर्व्हिसस्केपमध्ये वापरली जाणारी उपकरणे आहेत आणि नंतर तेथे सेवा लोक आहेत म्हणजे सेवा प्रदान करणारे लोक आहेत मग ग्राहक आहेत ग्राहक प्रत्यक्षात सेवा ऑपरेशन प्रणाली आणि सेवा वितरण प्रणालीच्या इंटरफेसमध्ये असतो तर सेवा वितरण भागात इतर ग्राहक देखील आहेत जे ग्राहकासह सेवेचा आनंद घेत आहेत आणि ग्राहकांसाठी जाहिरात सेल्स कॉल मार्केट रिसर्च सर्व्हे इत्यादी इतर संपर्क बिंदू आहेत त्यामुळे इतर अनेक संपर्क बिंदू आहेत जसे की ग्राहकांकडून इतर लोकांमध्ये केली जाणारी प्रशंसा इत्यादी म्हणून हे ग्राहकांसाठी संपर्क बिंदू आहेत तर मुद्दा असा आहे की उच्च संपर्क सेवेसाठी बरेच संपर्क बिंदू असतात आणि प्रत्येक संपर्क बिंदूवर सेवा निर्दोष पद्धतीने प्रदान करावी लागते जेणेकरून ग्राहक केवळ समाधानीच नाही तर सेवेवर आनंदित देखील होतो मग आपल्याकडे कमी संपर्क सेवेसाठी सेवा विपणन प्रणाली आहे तर इथे पुन्हा लव्हलॉक विर्ट्झ आणि चॅटर्जी यांनी पुस्तकात त्याबद्दल लिहिले आहे तर येथे सेवा ऑपरेशन प्रणाली ही तांत्रिक मुद्दा आहे जी बॅकस्टेजमध्ये आहे आणि जी ग्राहकाला अदृश्य आहे परंतु जे ग्राहकाला दृश्यमान ते म्हणजे मेल सेल्फ सर्व्हिस उपकरणे फोन फॅक्स वेबसाइट इत्यादी हे ग्राहकांना दिसू शकतात आणि इतर संपर्क बिंदू म्हणजे जाहिरात बाजार संशोधन सेवा बिलिंग स्टेटमेंट सुविधा आणि वाहनांचा यादृच्छिक संपर्क ग्राहकांकडून इतर लोकांमध्ये केली जाणारी प्रशंसा इत्यादी आहेत ही एक कमी संपर्क सेवा आहे जसे की कार भाड्याने देणे किंवा टॅक्सी सेवा इत्यादी आणि म्हणून ग्राहक या सेवा ऑपरेशन्समध्ये आहे तसेच इतर संपर्क बिंदू आणि सेवा वितरण प्रणालीमध्ये आहे आणि पुन्हा ग्राहकाला समाधानी असणे आवश्यक आहे की वितरणाचा प्रत्येक बिंदू आणि प्रत्येक बिंदूचा संस्थेशी संपर्क आहे तर आपल्याला माहित झाले की सेवा प्रणालीचे एकात्मिक व्यवस्थापन कशास म्हणतात आणि मग आपल्याकडे ग्राहक आहेत आणि सर्व्हिस सिस्टीममधील ऑपरेशन्सद्वारे सेवा वितरीत केल्या जातात म्हणजे हे कार्य व्यवस्थापनाचा हा भाग आहे आणि या सेवा ग्राहकांना विकल्या जातात आणि म्हणून सेवांचे विपणन महत्वाचे आहे तर तेथे एक विपणन व्यवस्थापन आहे आणि नंतर संस्थेतील लोक सेवेच्या वितरणात मोठा भाग देतात आणि हाच मनुष्यबळ व्यवस्थापन भाग आहे तर हे 3 ऑपरेशन्स मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहेत हे एकत्रितपणे ग्राहकांना सेवा पुरवतात आणि ज्यामुळे ग्राहक एकात्मिक सेवा प्रणाली मिळण्यास सक्षम होतात ते एकात्मिक सेवा व्यवस्थापन प्रणालीचा अनुभव मिळण्यास सक्षम होतात तर प्रभावी सेवा विपणन धोरण विकसित करण्यासाठी 4 भागांमध्ये आखणी केली जाते ते म्हणजे ग्राहकांच्या गरजा समजून घेणे निर्णय घेणे आणि सेवा देण्यामधील वर्तन आहेत मग नंतर सेवा मॉडेल तयार करणे नंतर ग्राहक इंटरफेस व्यवस्थापित करणे आणि शेवटी फायदेशीर सेवा धोरणे लागू करणे हे येतात तर पहिला भाग म्हणजे ग्राहकांच्या गरजा समजून घेणे निर्णय घेणे आणि सर्विस एन्काऊंटर आहेत तर सेवा वापराचे 3 स्टेज मॉडेल आहे तर पहिला टप्पा हा पूर्व खरेदीचा टप्पा आहे ज्यात शोध पर्यायांचे मूल्यमापन आणि पूर्व खरेदीच्या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयाचे मूल्यांकन आहे मग ते सर्विस एन्काऊंटर टप्प्यावर येते म्हणून उच्च संपर्क विरूद्ध कमी संपर्क वितरणाची भूमिका म्हणजेच सर्विस एन्काऊंटर आहे आणि यामुळेच पोस्ट एन्काऊंटर टप्पा ठरतो जो अपेक्षा आणि भविष्यातील हेतूंच्या विरोधात मूल्यमापन करतो जेथे पूर्व खरेदीच्या टप्प्यापासून ते सेवा चकमकीच्या टप्प्यापर्यंत तसेच जिथे उच्च संपर्क किंवा कमी संपर्क वितरणाची भूमिका आहे आणि नंतर पोस्ट एन्काऊंटर टप्पा आहे तर हे सेवेच्या वापराचे 3 स्टेज मॉडेल आहे मग दुसऱ्या भागाकडे येऊया म्हणून येथे सेवा मॉडेल तयार झाला पाहिजे त्यामुळे येथे मूल्य प्रस्ताव आहे की तयार झालेले सेवांची संकल्पना हे मुख्य आणि पूरक घटक आहेत आणि हे सेवा वितरणासाठी निवडक भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक चॅनेलशी संवाद साधतात त्यामुळे सेवा वितरणासाठी भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक मार्गांची निवड करावी लागते आणि मग किंमत स्पर्धा आणि मूल्याच्या संदर्भात किंमती निश्चित झाल्यावर मूल्य विनिमय होईल हे मूल्य एक्सचेंज होईल आणि हे व्यवसाय मॉडेल आहे आणि ते ग्राहकांच्या शिक्षणाशी संवाद साधते आणि मूल्य प्रस्तावाची जाहिरात करते आणि प्रतिस्पर्धी पर्यायांच्या विरोधात मूल्य प्रस्तावाची स्थिती निश्चित करते तर हे आहे बिझनेस मॉडेल आणि मग ग्राहक कसे शिक्षित होतात आणि प्रतिस्पर्धी पर्यायांविरुद्ध कसे उभे राहतात आणि 3 रा घटक म्हणजे ग्राहक इंटरफेस व्यवस्थापित करणे तर लव्हलॉक विर्ट्झ आणि चॅटर्जी यांनी पुन्हा हे केले त्यांनी पुन्हा या भागाची रचना केली तर त्यांनी सेवा प्रक्रियेची रचना आणि व्यवस्थापन आणि उत्पादक क्षमतेच्या विरोधात शिल्लक मागणी यांची रचना केली ते म्हणतात की हे घटक एकमेकांशी संवाद साधले पाहिजेत आणि नंतर एकदा सेवा वातावरणाची योजना करावी लागेल त्यामुळे सेवा वातावरण हे सेवा प्रक्रियेच्या वितरणासाठी आणि क्षमतेच्या विरूद्ध मागणीचे संतुलन राखण्यासाठी आणि नंतर सेवा कर्मचाऱ्यांचे स्पर्धात्मक फायद्यासाठी व्यवस्थापन करण्यात मदत करेल सेवा वातावरणाचे नियोजन करण्यासाठी आणि सेवा प्रक्रियेच्या रचना आणि व्यवस्थापनाशी आणि उत्पादक क्षमतेच्या विरूद्ध मागणीचे संतुलन साधण्यासाठी हे करणे आवश्यक आहे मग 4 थ्या भागाकडे येऊया ते म्हणजे फायदेशीर सेवा धोरणांची अंमलबजावणी करणे म्हणून येथे आपण पाहतो की हे ग्राहकांसोबत संबंध निर्माण करते आणि निष्ठा निर्माण करते आणि सेवा पुनर्प्राप्तीची योजना करते आणि ग्राहक अभिप्राय प्रणाली तयार करते त्यानंतर ते सेवा गुणवत्ता आणि उत्पादकता मध्ये सतत सुधारणा प्रदान करते आणि यामुळेच संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये आणि सेवा नेतृत्वामध्ये बदल निर्माण होते तर अशा प्रकारे सेवा विपणनाचे 4 भाग आहेत आणि पहिला भाग ग्राहकांच्या गरजा समजून घेणे निर्णय घेणे आणि सर्विस एन्काऊंटर मधील वर्तन आहे दुसरे म्हणजे सेवा मॉडेल तयार करणे तिसरे म्हणजे ग्राहक इंटरफेस व्यवस्थापित करणे आणि 4 था फायदेशीर सेवा धोरणे लागू करणे आहे तर या धड्यात दिलेल्या संदर्भांची सूची मी येथे देत आहे मला आशा आहे की तुम्ही या सत्राचा आनंद घेतला असेल आणि हे सत्र तुम्हाला मदत करेल